तेव्हा आपण परत आलो आहोत तुम्हाला आता फक्त पुस्तकांमधून जास्तीत जास्त उदाहरणे सोडवायचे आहेत थेरीचा विचार करता आपण कमी अधिक प्रमाणात बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत आता नंतर आपण सीरीज R L C सर्किट घेणार आहोत सुरुवातीला आपण पिवर रेझिस्टिव्ह सर्किट पाहिले नंतर पिवर इंडक्टिव्ह सर्किट आणि त्यानंतर पिवर कॅपॅसिटीव्ह सर्किट पाहिले असे एकामागे एक आपण जात आहोत आता आपण सिरीज R L सर्किट पाहणार आहोत तेव्हा इथे तुम्हाला इंस्टंटटेनिअस पोलारिटी करावी लागेल आणि या साध्या सिरीज सर्किट मधून करंट फ्लो होत आहे आणि या रेझिस्टन्स च्या एक्रॉस होल्टेज VR आहे आणि या इंडक्टॅन्स च्या एक्रॉस होल्टेज VL आहे आता आपल्याला याचे स्टेडी स्टेट एनालिसिस करायचे आहे तेव्हा इथे करंट i दिलेले आहे आता आपण इथे करंट i Im sin ω t असे आहे हे गृहीत धरूया तर इथे तुम्हाला होल्टेज किंवा करंट काहीतरी गृहीत धरावे लागेल तेव्हा जर तुम्ही i Im sin t असे गृहीत धरले तर सामान्यपणे Irms Im √ 2 ही RMS व्हॅल्यू असते जर तुम्ही हे असे लिहिले तर आणि रेफरन्स अँगल 0 असेल कारण हे ω t आहे म्हणून ω t 0o o म्हणजेच हे Im √ 2 0 o आहे तर ही RMS व्हॅल्यू आहे तथापि याचे इंस्टंटटेनिअस वोल्टेज vR vL v असे आहे तर इथे या रेझिस्टर R मधून i हे करंट फ्लो होत आहे म्हणून vR i R असे येईल आणि नंतर हा इंडक्टर आहे तेव्हा यातून di dt हे करंट फ्लो होत आहे तेव्हा हे vL L di dt असे येईल आणि म्हणून v vR vL i R L di dt असे येईल आता i Im sin ω t आहे म्हणून जर तुम्ही इथे हे टाकले तर तुम्हाला हे R Im sin ω t ω L Im cos ω t v असे मिळते नंतर तुम्ही इथून Im कॉमन घेऊ शकतात इथे हे तुमचे R Im आहे आणि इथे हे ω L Im आहे तेव्हा हे सामान्यपणे √ R 2 ω L 2 हेअसे मिळते जर तुम्ही इथे Im कॉमन घेतला तर इथे हा कोई फिशण्ट R आहे आणि इथे हे ω L 2 आहे म्हणून नुमरेटर व डिनॉमिनेटर ला दोन बाजूंना डिवाइड केल्यावर तुम्हाला v √ R 2 ω L 2 असे मिळते तर इथे तुम्ही नुमरेटर व डिनॉमिनेटर ला दोन बाजूंना डिवाइड केल्यावर तुम्हाला v √ R 2 ω L 2 आणि Im कॉमन घेतला आहे आणि यावरून हा अँगल θ आहे म्हणून cos θ R √ R 2 ω L 2 असे येईल आणि sin θ ω L √ R 2 ω L 2 असे येईल म्हणून आता प्रश्न असा आहे की हा तुमचा cos θ आहे आणि हा तुमचा sin θ आहे तेव्हा तुम्ही हे cos θ ने रिप्लेस केले आणि हे sin θ ने रिप्लेस केले आणि Im कॉमन घेतला मी तर तुम्हाला हे sin ω t cos θ cos ω t sin θ असे मिळते म्हणजेच हे sin A cos B cos A sin B फॉर्म सारखे आहे म्हणजेच हे तुम्हाला v Im √ R 2 ω L 2 sin ω t θ असे मिळत आहे आणि इथे तुमचे हे sinθ cos θ दिलेले आहेत तेव्हा Cos θ R √ R 2 ω L 2 आणि sin θ ω L √ R 2 ω L 2 असे आहे तर आपण हे v Im Z sin ω t θ Vm sin ω t θ असे लिहू शकतो म्हणजेच Im i 1 √ R 2 ω L 2 असे आहे म्हणून Z √ R 2 ω L 2 आहे तर हा R L सर्किट चा इम्पीडन्स आहे आणि Im Z Vm हे तुमचे मॅग्निट्युड आहे म्हणून इम्पीडन्स Z √ R 2 ω L 2 Vm Im आहे तेव्हा मी हा Z Vm Im असा लिहितो तर मुळात हे Vrms Vm √ 2 आणि Irms Im √ 2 असे आहे म्हणजेच हे RMS व्हॅल्यू आहेत म्हणून Z हे इम्पीडन्सचे मॅग्निट्युड आहे Z Vm Im V I असे आहे इथे V आणि I या वोल्टेज आणि करंट च्या RMS व्हॅल्यू आहेत जेव्हा तुम्ही उदाहरणे सोडवितात तेव्हा Vrms Irms पटकन समजते आणि म्हणून हे तुम्ही Vm Im V I असे लिहू शकता तुम्ही ते Vrms Irms म्हणत आहात कारण इथे दोन्ही न्यूमररेटर आणि डिनोमिनिटर ला √ 2 ने डिव्हाइड केलेले आहे आणि θ tan 1 ω L R आहे जर तुम्ही या डायग्राम मध्ये पाहिले तर इथे tan θ L ω R कारण Im कॅन्सल होत आहे तर θ tan 1 ω L R आहे म्हणून या केस मध्ये काय घडत आहे तर इथे i Im sin ω t आहे म्हणून जर तुम्ही हे फेजर मध्ये घेतले जेव्हा तुम्ही फेजर डायग्राम काढतात तेव्हा आपल्याला याची RMS व्हॅल्यू i Im √ 2 घ्यावी लागते आणि इथे अँगल 0 o आहे म्हणून ही RMS व्हॅल्यू आहे तेव्हा हे I अँगल 0 असे आहे I ही RMS व्हॅल्यू आहे म्हणून इथे I हे रेफरन्स घेतले आहे आता नंतर माझे V आहे खरे तर V Vm sin ω t असे आहे माफ करा इथे v Vm sin ω t θ असे आहे म्हणून जेव्हा आपल्याला हे फेजर डायग्राम मध्ये काढायचे आहे तेव्हा आपल्याला V Vm √ 2 अशी RMS व्हॅल्यू घ्यावी लागेल आणि इथे हा अँगल θ आहे म्हणून हे V अँगल θ असे येईल V Vm √ 2 अशी RMS व्हॅल्यू आहे त्याच प्रमाणे I Im √ 2 अशी RMS व्हॅल्यू आहे तर V ही RMS व्हॅल्यू आहे इथे हा अँगल θ आहे आणि हा अँगल पॉझिटिव आहे म्हणून हे V इथे येईल आणि इथे हा अँगल θ आहे म्हणजेच इथे करंट I हे होल्टेज V पेक्षा अँगल θ ने मागे आहे किंवा होल्टेज V हे करंट I पेक्षा अँगल θ ने पुढे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी मी हे साफ करतो हे तसेच ठेवा आणि या डायग्राम वरून दुसरी गोष्ट अशी आहे की इथे vR i R आहे हे रेझिस्टन्स च्या अक्रॉस ड्रॉप होणारे होलटेज आहे आपण हे I R असे म्हणू शकतो जर I ही RMS व्हॅल्यू असेल आणि तिथे नक्कीच इन्स्टंटेनिस पोलारिटी देखील आहे आणि हा इंडक्टिव्ह रिऍक्टन्स आहे इंडक्टिव्ह रिऍक्टन्स XL j L ω असतो म्हणून याच्या अॅक्रॉस ड्रॉप झालेले वोल्टेज VL j I L ω असेल म्हणून याला पिवर इंडक्टिव्ह सर्किट असे म्हणतात कारण इथे हे j L ω दिसत आहे आणि तसेच पिवर इंडक्टिव्ह सर्किट साठी तुमचे करंट हे होल्टेज V पेक्षा अँगल 90 o ने मागे आहे आणि मुळात j L ω हे इमॅजिनरी अॅक्सिस वर आहे हा तुमचा R आहे आणि हे तुमचे j L ω आहे म्हणून हे vR I R आहे आणि हे VL j I XL आहे इथे j म्हणजेच अँगल 90 o आहे जर तुम्ही हे j I XL I XL असे घेतले तर इथे हा अँगल 90 o आहे म्हणजेच हे cos 90 o j sin 90 o असते इथे cos 90 o 0 आणि j sin 90 o 1 असते आणि म्हणून हे j I XLअसे होते आणि हे रिझल्टंट v आहे आता आपण पुन्हा एकदा या डायग्राम वर परत येऊया म्हणजेच इंडक्टिव्ह सर्किट चा इम्पीडन्स Z R j L ω असा होऊ शकतो कारण हे पिवर रेसिस्टिव्ह R आहे आणि हे तुमचे इंडक्टिव्ह आहे म्हणून याचा रिअॅक्टॅन्स ωL असा आहे आणि म्हणून हे R j L ω असे येते जर तुम्ही हे असे घेतले आणि समजा ही कॉम्प्लेक्स क्वांटिटी आहे म्हणून इथे हे बार लिहा याचे R 2 L 2 ω 2 हे मॅग्निट्युड येईल आणि अँगल tan 1 L ω R असा येईल इथे हे Z बार R 2 L 2 ω 2 हे मॅग्निट्युड येईल म्हणजेच हे Z अँगल θ असे आहे आणि हा θ tan 1 L ω R असा आहे Z हे या इम्पीडन्स चे मॅग्निट्युड आहे म्हणून जेव्हा तुम्ही इंडक्टिव्ह सर्किट असे म्हणतात तेव्हा हे R j L ω असे असते तर हा सर्किटचा इम्पीडन्स आहे जेव्हा आपण उदाहरणे सोडवून तेव्हा या गोष्टी काय आहे ते आपल्याला कळेल म्हणजेच सामान्यपणे जेव्हा तुम्ही करंट कॅल्क्युलेट करतात समजा तेव्हा होल्टेज v Vm sin ω t θ असे दिलेले असते तेव्हा तुम्हाला हे RMS व्हॅल्यू मध्ये ठेवावे लागते म्हणजेच v Vm √ 2 आणि अँगल θ असतो आता जर तुम्ही करंट शोधण्याचा प्रयत्न केला तर इथे तुम्ही हे असे करू शकतात जर तुम्हाला फेजर हवे असेल तर इथे हे v एर्रो असे करा आणि नंतर करंट i v एर्रो Z म्हणून हे तुमचे v अँगल θ असे असेल आणि तुमचा Z R j L ω आहे तर या केसमध्ये गोष्टी कशा येतात ते पहा या केस मध्ये हे माझी i आहे की ही देखील हे फेजर आहे हे i आहे आणि हे तुमचे V अँगल θ R असे आहे म्हणजेच इथे हे Z अँगल θ असे आहे इथे Z √ R 2 L2 ω 2 असे आहे म्हणजेच इथे हे V Z अँगल θ θ V Z अँगल 0 o आहे म्हणून तुम्हाला करंट हे i Im sin ω t i अँगल 0 o असे मिळते म्हणून हे देखील V Z i अँगल 0o आहे कारण मी तुम्हाला फक्त उलट पद्धतीने कॅल्क्युलेशन दाखवत आहे जेव्हा आपण सर्किट चे प्रॉब्लेम सोडवणार आहोत त्यावेळी तुम्हाला असे दिसेल की हे I मागूनच येत आहे तर हे i अँगल 0 o आहे आणि हा Z आहे जर मी हे Im फेजर मध्ये घेतले तर हे i Im √ 2 असे RMS व्हॅल्यू घ्यावी लागेल आणि अँगल 0 o असा घ्यावा लागेल इथे थोडे समजून घ्यावे लागते तेव्हा हे एकदा झाले आहे तर हा तुमचा Z R j ω L आहे आणि हे त्याचे मॅग्निट्युड आहे आणि XL L ω आहे आणि हे अँगल tan 1 L ω R tan 1 XL R असा आहे आता इंस्टंटेनिअस पॉवर p v i आहे तेव्हा इथे हे p Vm sin ω t θ Im sin ω t असे येते हे तुम्ही फक्त sin A cos B cos A sin B असे एक्सपांड करा जर तुम्ही हे असे केले तर तुम्हाला हे Vm Im 2 cos 2 ω t cos θ Vm Im 2 sin 2 ω t sin θ असे मिळते आता पॉवर ची ऍव्हरेज व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला हे असे 1 T 0 ते T ∫ Vm sin ω t θ Im sin ω t dt करावे लागेल आणि जर तुम्ही हे इंटिग्रेट केले त्यानंतर तुम्हाला ω 2 𝝅 T हे रिलेशनशिप वापरावे लागेल म्हणजेच ω T 2 𝝅 आहे इंटिग्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे Vm Im 2 cos θ असे मिळते तर इथे cos θ हा पॉवर फॅक्टर आहे म्हणजेच हा होल्टेज आणि करंट मधील अँगल θ आहे तर हे Vm Im 2 cos θ असे येत म्हणजेच तुम्ही हे Vm √ 2 Im √ 2 cos θ असे लिहू शकतात म्हणजेच या इथे RMS व्हॅल्यू आहेत हे RMS व्होल्टेज आणि हे RMS करंट आहे तेव्हा हे VI cos θ असे आहे जिथे V व्होल्टेजची RMS व्हॅल्यू आणि I करंट ची RMS व्हॅल्यू आहे आणि cos θ हा पॉवर फॅक्टर आहे θ हा करंट आणि होल्टेज मधील अँगल आहे म्हणून हे VI cos θ आहे इथे V आणि I या दोन्ही RMS व्हॅल्यू आहे नाहीतर तुम्ही जर या व्हॅल्यू घेतल्या तर हे Vm Im cos θ 2 असे येईल पण साधारणतः आपण उदाहरणांमध्ये RMS व्हॅल्यू घेतो आता नंतर हे करण्याचा दुसरा मार्ग पाहूया तर ही तुमची पॉवर आहे हा पॉवर चा प्लॉट आहे हे करंट आहे आणि ही अस्पष्ट लाईन व्होल्टेज आहे आणि हे V I म्हणजेच पॉवर p आहे या समजण्यासाठी फक्त वेवफॉर्म आहेत जर तुम्ही या P V I चा प्लॉट काढला तर तो असा येईल आता या एक्सप्रेशन चा दुसरा मार्ग म्हणजेच हे 1T 0 ते T ∫ Vm Im sin ω t θ sin ω t dt असे करणे हे जास्त सोपे आहे इथे तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ला 2 ने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करणार आहात त्यामुळे हे 2 sin A sin B असे येते हे तुम्ही 2 sin A sin B cos cos A B असे एक्सपांड करू शकतात आणि हे एक्सपांड केल्यावर सिम्पली फाय करा तेव्हा हे असे दिसेल तुम्ही तुमच्या 12 क्लास मध्ये देखील केले आहे तसेच त्रिगोनोमेत्री मध्ये देखील केले आहे तेव्हा 2 sin A sin B cos cos A B हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला हे असे मिळत आहे म्हणून हे Vm Im T 0 ते t ∫ cos θ dt असे होते जर तुम्ही हे इंटिग्रेट केले तर ही टर्म निघून जाते आणि शेवटी हे पुन्हा ½ Vm Im cos θ असे येते म्हणून आपण हे Vm Im cos θ Vm √ 2 Im √ 2 cos θ V I cos θ असे लिहू शकतो इथे V व I या RMS व्हॅल्यू आहेत दुसऱ्या टर्म मध्ये 2 ω t आहे म्हणून पूर्ण सायकल वर एवरेज व्हॅल्यू 0 होते तर इथे याचे इंटिग्रेशन 0 येत आहे आता पुढे आपण सेरीज RC सर्किट पाहू या हे तुमच्या इंडक्टिव्ह सर्किट प्रमाणेच आहे परंतु इथे हा C आहे या केस मध्ये आपण पुन्हा i Im sin ω t असे गृहीत धरू या आणि ही इन्स्टंटटेनिअस पोलारिटी आहे आणि हे करंट या सेरीज RC सर्किट मधून असे फ्लो होत आहे तर इथे आधी प्रमाणेच या रेझिस्टन्स च्या अक्रॉस चे होल्टेज VR राहणार आहे आणि या कपॅसिटर च्या अक्रॉसचे होल्टेज Vc असेल आणि ही इन्स्टंटटेनिअस पोलारिटी आहे तर या केसमध्ये VR i R आणि i c dv dt असे आहे यावरून तुम्ही VC 1 C ∫ i dt असे लिहू शकतात नंतर i Im sin ω t असे यामध्ये टाकल्यावर आणि इंटिग्रेट केल्यानंतर तुम्हाला हे 1 ω c Im cos ωt VC असे मिळते तेव्हा पूर्वीप्रमाणेच तुम्ही इथे Im कॉमन घेऊ शकतात आणि इथे हे ω c Im असे आहे इथे देखील Im ने मल्टिप्लाय केलेले आहे या रेजिस्टर मध्ये ड्रॉप झालेले होल्टेज R Im आहे आणि हा अँगल θ आहे तर या केस मध्ये हे sin ω t आहे इथे तुम्ही दोन्ही बाजूला √ R 2 1 ω c 2 ने डिव्हाइड करू शकतात जर इथे दोन्ही बाजूला √ R 2 1 ω c 2 ने डिव्हाइड केले तर या बाजूला आपल्याला v √ R 2 1 ω c 2 असे मिळते हे तुमचे sin ω t आहे आणि जर तुम्ही या डायग्राम मध्ये पाहिले तर हे cos θ आहे आणि हे Im कॅन्सल होत आहे तर हा cos θ √ R 2 1 ω c 2 आणि sin θ 1ω c √ R 2 1 ω c 2 असे आहे म्हणजेच इथे तुमचे cos θ रिप्लेस होत आहे आणि इथे तुमचे sin θ रिप्लेस होत आहे तेव्हा यानुसार इथे हे cos θ आहे आणि इथे हे sin θ आहे आणि आणि इथे हे Im √ R 2 ωc 2 असे पुन्हा मिळते कारण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे तेव्हा जर तुम्ही हे इंडक्टिव्ह सर्किट प्रमाणेच केले तर इथे हे 1 ω c आणि मायनस साइन आहे तेव्हा या केस मध्ये हे v Im Z v Im Z sin ω t θ असे होत आहे म्हणून हे v Vm sin ω t θ आहे आणि Vm Im z आहे खरेतर Vm Im z हे मॅग्निट्युड आहे तेव्हा इथे आपल्याला Z √ R 2 1 ω c 2 मिळत आहे आणि पुन्हा Vm Im V I असे आहे इथे V व I या आधी सांगितल्याप्रमाणे RMS व्हॅल्यू आहेत हे देखील V I आहे उदाहरणे सोडवताना आपण नेहमी RMS व्हॅल्यू वापरतो आणि इथे θ tan 1 1 ω c R आहे परंतु इथे हे मायनस साइन आहे तर या केस मध्ये देखील तुम्ही दोन गोष्टी पाहत आहात इथे हे 1 ω c R आहे इंडक्टिव्ह सर्किट मध्ये हे θ पॉझिटिव्ह होता हे tan 1 L ω R असे होते आणि या कपॅसिटीव्ह सर्किट मध्ये हे θ tan 1 1 ω c R असे आहे त्यामुळे θ निगेटिव्ह आहे तर इथे हे असे घडत आहे मी हे थोडे वर करतो तेव्हा या केस मध्ये काय घडत आहे तर इथे वोल्टेज हे करंट पेक्षा अँगल θ ने मागे आहे किंवा इथे हे करंट व्होल्टेज पेक्षा अँगल θ ने पुढे आहे कारण हा अँगल θ आहे तर इथे आधी प्रमाणेच VC j I Xc असे आहे आणि Xc 1 ω c असे आहे आणि माझे व्होल्टेज आहे म्हणून इथे V VR VC असे आहे म्हणजेच हे VR I R आणि VC I j 1 ω c असे आहे तेव्हा हे R j ω c असे मिळते आणि हा RC सर्किट चा इम्पीडन्स Z आहे म्हणजेच हे I Z असे आहे म्हणून हा या सर्किट चा इम्पीडन्स Z आहे आणि इम्पीडन्स म्हणजे हे मॅग्नेट आहे आणि हे tan 1 1 ω cR आहे परंतु इथे हे मायनस साइन आहे म्हणून हा θ आहे तेव्हा हे √ R 2 Xc 2 tan 1 Xc R असे लिहिता येऊ शकते तर तुमच्या सेरीज RC सर्किट साठी Z R j 1 ωc असा आहे तेव्हा सामान्यपणे हे काही वेळा R j Xc असे लिहिले जाते त्या केसमध्ये तुम्ही जर हे R j Xc असे लिहिले तर काय घडेल तर हे Xc निगेटिव आहे त्यामुळे तुम्ही ते असे देऊ शकत नाही तर हे R j Xc असेच लिहावे लागेल इथे Xc 1 ω c आहे हा कॅपॅसिटीव्ह रिअॅक्टॅन्स आहे आणि इंडक्टिव्ह च्या केस मध्ये हे R j XL असे आहे तेव्हा आधी प्रमाणेच पॉवर ची इंस्टंटेनिअस व्हॅल्यू आहे तर हे p v i असे आहे आणि नंतर तसेच पावर ची एव्हरेज व्हॅल्यू आहे तर इथे देखील तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनोमिनिटर ला 2 ने मल्टिप्लाय करावे लागेल आणि हे 2 sin A sin B cos cos A B असे येईल हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला हे ½ Vm Im cos θ V I cos θ असे मिळते इथे V व I हे व्होल्टेज आणि करंट ची RMS व्हॅल्यू आहे तर मी पुन्हा एकदा हे तुमच्यासाठी लिहितो V Vm √ 2 I Im √ 2 हे व्होल्टेज आणि करंट ची RMS व्हॅल्यू आहे इथे ही पॉवर वोल्टेज आणि करंट साठी डायग्राम काढली आहे मला तुम्हाला या प्लॉट वरून पॉवर p कशी असणार आहे ते दाखवायचे आहे तर इथे ही अस्पष्ट लाईट पॉवर चा भाग दाखवत आहे तेव्हा असे हे आपले सेरीज RC सर्किट होते आता आपण सेरीज RLC सर्किट पाहूया तेव्हा आता सेरीज RLC सर्किट साठी इथे तीन एलिमेंट सिरीज मध्ये आहेत तर इथे या R च्या अॅक्रॉस चे होल्टेज vR आहे L च्या अॅक्रॉस चे होल्टेज vL आहे आणि या C च्या अॅक्रॉसचे होल्टेज vc आहे आणि इथे ही इन्स्टंटटेनिअस पोलारिटी instantaneous polarity आहे आणि I हे करंट फ्लो होत आहे आता या AC सर्किट मध्ये हे वोल्टेज आणि करंट चे फेजर हे रोटेटिंग वेक्टर असते म्हणून समजा इथे हा पहिला क्वाड्रण्ट आहे हा दुसरा क्वाड्रण्ट आहे हा तिसरा क्वाड्रण्ट आहे आणि हा चौथा क्वाड्रण्ट आहे तेव्हा हे व्होल्टेज किंवा करंट म्हणजेच या व्होल्टेज आणि करंट चा अँगल कुठेही असू शकतो कारण हे रोटेटिंग वेक्टर आहे हे कदाचित तुमच्या सर्किट डायग्राम नुसार अँगल कुठेही असू शकतो तुम्ही कुठल्या प्रकारचा इम्पीडन्स घेतला आहे त्यानुसार हे वोल्टेज किंवा करंटचे फेजर असेल ते कदाचित पहिल्या क्वाड्रण्ट मध्ये असू शकते किंवा दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या क्वाड्रण्ट मध्ये असू शकते तर इथे चार क्वाड्रण्ट आहे आणि व्होल्टेज आणि करंट चा अँगल कुठेही असू शकतो कारण हे रोटेटिंग वेक्टर आहे चुकून इथे हे Z एर्रो लिहिले गेले आहे परंतु हा इम्पीडन्स फेजर कॉन्टिटी नाही कारण हे Z R j X असे आहे परंतु जर तुम्ही हा इम्पीडन्स पाहिला आता जर तुम्ही हा क्वाड्रण्ट घेतला तर इथे R नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे तेव्हा हा R इथे या एक्सिस वर असणार आहे आता इथे हे X म्हणजे कदाचित इंडक्टिव्ह प्रकारचे असेल किंवा कपॅसिटीव्ह प्रकारचे असू शकते हे सर्किटवर अवलंबून आहे जर हा X इंडक्टिव्ह असेल तर हे पॉझिटिव्ह असणार आहे आणि जर हे कपॅसिटीव्ह असेल तर निगेटिव्ह असेल तेव्हा जर हे पॉझिटिव्ह असेल तर ते इथे या पहिल्या क्वाड्रण्ट मध्ये किंवा चौथ्या क्वाड्रण्ट मध्ये येईल परंतु ते इथे असणार नाही कारण हा R नेहमी पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून मी असा निष्कर्ष काढतो की हा Z कॉम्प्लेक्स क्वांटिटी complex quantity आहे परंतु फेजर क्वांटिटी नाही फेजर हे रोटेटिंग वेक्टर असते तेव्हा या Z चा अँगल कोणत्याही पहिल्या किंवा चौथ्या क्वाड्रण्टमध्ये येईल तर आता नंतर सेरीज RLC सर्किट पाहू तेव्हा इथे V vR VL VC असे असेल कारण या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तर इथे vR I R आहे आणि VL j I XL आणि VC j I Xc असेल तर प्रत्येक ठिकाणी हे फेजर असे दाखवले आहे इथे हे दिसत नसले तरी समजू शकते तेव्हा AC कॉन्टिटी ही फेजर कॉन्टिटी आहे जर तुम्ही प्रत्येक टर्म मधून I कॉमन घेतला तर इथे तुमचे हे Z बार राहते हा कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणून हे I R j XL Xc असे येते तेव्हा Z R j आहे म्हणजेच हा R हे XL L ω आणि हे Xc 1 ω c आहे तेव्हा ही कॉम्प्लेक्स कॉन्टिटी असल्यामुळे याचे मॅग्निट्युड अंडर रूट येणार आहे तर याचे मॅग्निट्युड √ R 2 ω L ω c 2 असे येईल आणि याचा अँगल हा tan 1 Lω ω c R ω म्हणजेच ω L 1 ω c R असा असेल आता जर VL VC असे दिलेले असेल म्हणजेच XL Xc आहे म्हणजेच सर्किट इंडक्टिव्ह सारखे बिहेव्ह करत आहे जर XL Xc असेल तर ω L ω C 0 आहे म्हणजेच हे पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून अँगल θ पॉझिटिव आहे आणि इथे vR R I आहे या आणि या बाजूला हे VL आहे तेव्हा या बाजूला हे VL j XL I आहे आणि या बाजूला हे Vc j Xc I आहे परंतु जेव्हा तुम्ही VL VC हा डिफरन्स घेतात तेव्हा हे j I असे असते तेव्हा जर तुम्ही हे I या XL Xc ला मल्टिप्लाय केले तर तुम्हाला VL VC मिळते परंतु त्यावेळी जर तुम्हाला VC हे j दिले असेल तर मात्र हे VL VC असे घेऊ नका नाहीतर हे पॉझिटिव्ह होईल तर इथे हे या बाजूला निगेटिव्ह घेतले आहे परंतु जेव्हा तुम्ही डिफरन्स घेतात तेव्हा तसे करू नका तुम्ही हे j असे करा हे फेजर रिप्रेझेंटेशन आहे तेव्हा या बाजूला इथे हे निगेटिव साईन द्यायची गरज नाही कारण ही निगेटिव्ह बाजू आहे हे फक्त पूर्ण होण्यासाठी मी केले आहे तर ही तुमची इन्स्टंटटेनिअस पोलारिटी आहे आणि इथे रिझल्टंट येईल इथे VL VC आहे जर XL Xc 0 असेल तर नक्कीच VL VC येईल म्हणजेच आपले सर्किट इंडक्टिव्ह सर्किट प्रमाणे असेल कारण पॉझीटीव्ह आहे आणि θ tan 1 Lω ω c R ω आहे तर इथे ω L 1 ω c 0 आहे म्हणजेच हे पॉझिटिव्ह आहे त्यामुळे माझा θ पॉझिटिव्ह असेल कारण θ हा अँगल पॉझिटिव आहे म्हणून याची फेजर डायग्राम कशी असेल आणि हा तुमचा रिझल्टंट असेल या बाजूला हे VL मोठे असणार आहे कारण इथे XL Xc आहे म्हणून VL VC आहे तर हा रिझल्टंट चा भाग आहे आणि हा θ आहे म्हणजेच हे सर्किट इंडक्टिव्ह सर्किट प्रमाणे आहे त्याचप्रमाणे जर तुमचे VL VC असेल म्हणजेच तुमचे XL Xc आहे समजा जर तुमचे VL VC असेल तर तुमचे XL Xc आहे तेव्हा या केस मध्ये θ निगेटीव्ह असणार आहे तर हा माझा अँगल θ आहे आणि आता हे VC VL आहे तर इथे साईन मध्ये तुमचा गोंधळ होऊ देऊ नका परंतु जेव्हा तुम्ही डिफरन्स घेणार आहात तेव्हा याकडे दुर्लक्ष करा हे फक्त VC VL आहे म्हणजेच j I आहे तेव्हा जरी तुम्ही इथे ते ठेवले नाही तरी काही फरक पडणार नाही तर या केस मध्ये हे VC VL असेल कारण VC VL आहे तेव्हा या बाजूला आता माझा θ आहे तर यावेळी θ हा निगेटिव आहे म्हणजेच हे सर्किट कपॅसिटीव्ह सर्किट आहे कारण इथे XL Xc आहे त्यामुळे L ω 1ω C 0 येते आणि म्हणून 1 ω c L ω म्हणजे Xc XL आहे तेव्हा इथे Xc XL किंवा XL Xc असे लिहिले आहे आणि म्हणून सर्किट कपॅसिटीव्ह सर्किट आहे आणि हे बार असले पाहिजे कारण हे फेजर नाही काही ठिकाणी हे चुकून लिहिले आहे परंतु Z ही फेजर क्वांटिटी नाही ही कॉम्प्लेक्स क्वांटिटी आहे तर जेव्हा इथे VC VL असे असेल तेव्हा सर्किट कपॅसिटीव्ह सर्किट आहे तेव्हा इथे तुम्ही हे उदाहरण घ्या इथे v 100 sin 40 t दिलेले आहे म्हणजेच हे 100 sin ω t आहे म्हणून इथे ω 40 रेडियन पर सेकंद आहे आणि R 10 ओहम व L 0 2 हेन्री दिलेला आहे आणि कपॅसिटर C 0 0014 फॅरेड दिलेला आहे तेव्हा तुम्हाला इथे I vR VL and VC शोधायचे आहे तर या सर्किटमध्ये इंस्टंटन्टटेनिअस पोलारिटी instantaneous polarity आहे हे दिलेले आहे आणि आपल्याला v 100 sin 40 t दिलेले आहे आणि vR हे रेझिस्टर R च्या एक्रॉस चे होल्टेज आहे vL हे इन्डक्टर L च्या एक्रॉस चे होल्टेज आहे vC कपॅसिटर C च्या एक्रॉस चे होल्टेज आहे आणि तुम्हाला इथे इथे I vR VL and VC शोधायचे आहे